लेक्चर 23 मध्ये आपले स्वागत आहे आजच्या सत्रात आपण अकाउंटिंगचा थोडक्यात इतिहास किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली यावर चर्चा करणार आहोत मागील सत्रात आपण अकाउंटिंगच्या संकल्पना विषयी त्याची तत्वे ज्यांना प्रमाणित करण्यात आले आणि अकाउंटिंग स्टैंडर्ड याबद्दल जाणून घेतले होते आज आपण बघू की अकाउंटिंगची उत्पत्ती कशी झाली तुम्ही कुठला हिंदू किंवा भारतीय सण जाणता का ज्याचा संबंध अकाउंटिंग किंवा वही खात्याशी आहे तुम्हाला कुठला सण आठवतो का जो तुम्ही साजरा करणार आहात पण ज्याचा मजबूत संबंध 'अकाउंटिंग' या विषयाशी आहे कोणी ओळखू शकेल मी तुम्हाला एक अप्रत्यक्ष इशारा देतो की या सणाचा संबंध अकाउंटिंग कालखंडाशी आहे मागील सत्रात आपण अकाउंटिंग कालखंडाची संकल्पना काय आहे हे बघितले होते ह्याचा अर्थ असा आहे की व्यवसायाच्या अमर्यादित कालखंड विभाग एका वर्षाच्या खंडांमध्ये केले जाते ज्याचे शेवटी आपण वही खाते बंद करतो नफा तोटा विधान आणि ताळेबंद तयार करतो आणि नवीन वर्षात म्हणजेच दुसऱ्याच दिवशी नवीन खाते पुन्हा सुरू करतो ही आहे अकाउंटिंग कालखंडाची संकल्पना आता तुम्हाला आठवतोय एखादा सण ज्याचा संबंध अकाउंटिंग कालखंडाशी आहे सरकार आणि व्यापारी अनन्य काळापासून अकाउंटिंगचा उपयोग नोंदी ठेवण्यासाठी करत आलेले आहेत आणि भारतात चोपडी तयार करण्याची परंपरा फार जुनी आहे चोपडी चा संदर्भ वही खात्याशी जोडल्या जातो आणि दरवर्षी जुनी चोपडी बंद केली जाते आणि नवीन चोपड्या सुरू केल्या जातात मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे बरोबर ओळखलं असेल की ज्या भारतीय सणाबद्दल आपण बोललो होतो तो म्हणजे दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिवाळी सण साजरा करण्यामागचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत शुभ समजला जातो आणि त्यादिवशी जुनी वही खाते बंद केली जातात नवीन वही खात्यांची किंवा चोपड्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सुरू केले जाते ह्यावरून तुम्ही समजू शकाल की अकाउंटिंग कालखंडाची संकल्पना भारतीय परंपरांमध्ये किती घट्ट रुजलेली आहे हे छायाचित्र दर्शविते कि परंपरागत चोपड्यांची पूजा कशी केली जायची आणि दिवाळीच्या काळात नवीन चोपडे नंतर सुरू केले जायचे हे छायाचित्र जुन्या काळातील काही नोंदी आणि अकाउंटिंग व्यवहारांबद्दल आहे आपण बऱ्याच आर्थिक साधनांचा उल्लेख केलेला बघू शकतो विशेषतः हुंड्या ज्याचा उल्लेख बऱ्याच भारतीय शास्त्रांमध्ये आढळतो आणि त्यांचा उपयोग पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा चालू हुंड्याचे काही छायाचित्र आपण इथे बघू शकतो तुमच्यापैकी बरेच जणांनी कौटिल्य अर्थशास्त्र बद्दल ऐकले असेल कौटिल्य अर्थशास्त्र मध्ये अकाउंटिंग नियमांचे उत्तम दस्तऐवजीकरण केले आहे चाणक्य किंवा विष्णुगुप्त किंवा कौटिल्य हा चौथ्या शतकातील एक राजकारणीमुत्सद्दी अर्थ शास्त्रज्ञ आणि अध्यात्मिक गुरु होता आणि कौटिल्यनी विहित केलेल्या अकाउंटिंग सिद्धांतांमध्ये जमाखर्च ठेवण्याची कला आर्थिक विधान तयार करणे अकाउंटिंग परीक्षण जोखीम व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होता अकाउंटिंग हा अर्थशास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे अशी कौटिल्यची समाज होती आणि भारतातील अनेक राज्यांनी त्याच्या कार्याचा उपयोग पंधराव्या शतकापर्यंत केला म्हणजेच वसाहतवादी राज्याची स्थापना होण्या अगोदर पर्यंत आर्थिक उपक्रमात किंवा संस्थेत असलेले अकाउंटिंगचे महत्त्व कौटिल्य जाणून होते आणि त्यांच्या हे ही लक्षात आले की संसाधनांच्या उत्तम विभाजनासाठी आर्थिक कामगिरीचे योग्य मापन अत्यंत आवश्यक असते अकाउंटिंगची व्याप्ती त्यांनी निर्दिष्ट केली आणि त्याचे स्पष्टीकरण आणि संभाव्य भविष्य त्याचे उद्दिष्ट म्हणून लक्षात घेतले अकाउंटिंग संबंधीचे नियम आर्थिक डेटाच्या नोंदी आणि वर्गीकरण करण्यासाठी दिले आहेत तसेच अकाउंटिंग परिक्षणाच्या गंभीर भूमिकेवर भर देण्यात आली जी स्वतंत्र आणि नियतकालिक पद्धतीने वठवली पाहिजे म्हणून खजिनदार आणि महालेखानियन्त्रक या दोघांचे कार्यालय मुद्दामहून वेगळे ठेवण्यात आले जेणेकरून लेखापरीक्षणाचे स्वातंत्र्य जोपासले जाईल या दोन्ही कार्यालयांना वेगळे ठेवल्यामुळे अकाउंटिंगची जबाबदारी वाढविल्या गेली विशेषज्ञता आणली गेली आणि संघर्षाची शक्यता कमी झाली स्पष्टता सुसंगतता आणि नियमांचे पूर्णत्व अशा प्रकारच्या अंमलबजावणीची गुरुकिल्ली आहे अशा उपाययोजना आवश्यक आहेत परंतु फसवणुकीच्या अकाउंटिंग पद्धतींचा बिमोड करण्यासाठी त्या पूर्णपणे समर्थ नाहीत कौटिल्य अर्थशास्त्र मध्ये खात्यांची देखभाल आर्थिक वर्षाची सुनिश्चितता आणि खाते बंद करण्याचे व त्याचे लेखापरीक्षण करण्याची कार्यपद्धती यांचाही उल्लेख आहे त्यात निरनिराळ्या विभागांच्या खात्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धत सुद्धा दिली आहे कारण शासनाचे अनेक विभाग असतात आणि संपूर्ण राज्याचे चित्र समोर ठेवण्यासाठी अशा विभागांच्या खात्यांचे एकत्रीकरण व्यवस्थित झाले पाहिजे आता लेखपाल यांनी संपूर्ण खाती मुख्य कार्यालयाकडे सोपवणे अपेक्षित आहे कौटिल्य म्हणतात की देयकपावत्या चालू काळासाठी मागील काळासाठी आणि चुकीने मे तयार केल्या जाऊ शकतात म्हणून त्यांनी देयकाचे वर्गीकरण केले आणि रोकड पावत्या कर्जदार चालू आणि जमा उत्पन्न इतर स्त्रोतांचे उत्पन्न आकस्मिक मिळकत आणि स्थगित झालेल्या ऋणाची वसुली इत्यादींमध्ये फरक केला त्यांनी जोखीमेच्या संकल्पनेला मान्यता देत असे सुचविले की निरनिराळ्या प्रकारच्या ऋणांवर निरनिराळा व्याज दर आकारण्यात यावा विदेशी व्यापार कर्जावर सर्वाधिक व्याजदर आला कारण त्याचा परतावा अनिश्चित असतो म्हणून जोखीमानची काळजी करा अशा प्रकारच्या ऋणांवर जोखीमेचे अधिक प्रीमियम आकारले जाऊ शकते देयकांच्या वर्गीकरणाप्रमाणे खर्चाचे सुद्धा वर्गीकरण करण्यात आले त्याकरता भांडवली खर्च आणि महसुली खर्च यात फरक केल्या गेला खर्च दोन प्रकारचे असतात दैनंदिन खर्च आणि नफ्यासाठी केलेले खर्च मिळकत आणि खर्च यातील फरकाला निव्वळ शिल्लक असे म्हटले गेले कौटिल्य ने दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिली होती विशेषतः बांधकामावर ज्यामुळे दीर्घ काळापर्यंत नफा मिळू शकतो लेखापालाच्या भूमिकेला आणि जबाबदारीला चांगले परिभाषित केले होते कनिष्ठ आणि वरिष्ठ लेखापालाची श्रेणीबद्ध संस्था रचना राज्यकारभारातील खजिना व्यवस्थेत अस्तित्वात होती लेखापाल वार्षिक तत्वावर विहित मानकआनप्रमाणे वही खाते चालू ठेवायचे आणि वर्षाअखेर ते लेखापरीक्षणा करिता सादर केलेल्या जायचे कौटिल्यने असेही सुचवले की लेखापाल आणि लेखापरीक्षकांना चांगला पगार देण्यात यावा जेणेकरून ते नैतिकतेने काम करतील कारण जर त्यांना चांगले पगार दिले नाहीत तर त्यांच्याकडून फसवेगिरी करण्याची शक्यता राहू शकते तुमच्यापैकी जे लेखापाल होण्याचा विचार करीत आहेत त्यांना हे जाणून आनंद होईल की कौटिल्याच्या तत्वांवर आधारित लेखापाल आणि लेखापरीक्षक यांचे पगार फार चांगले होते एक अतिमहत्त्वाचा आणि मोहक असा भाग आहे खजिना आणि लेखापरीक्षण या दोन कार्यालयांना एकमेकां पासून विभक्त ठेवणे अर्थ आणि लेखापरीक्षण या दोन्ही कार्यांचा संघर्ष टाळण्यासाठी हे आवश्यक आहे कौटिल्याने ठामपणे आपले मत मांडले होते की वित्त कार्याच्या प्रमुखाने आणि लेखापरीक्षणाच्या प्रमुखाने स्वतंत्रपणे राजाला आपले अहवाल सादर केले पाहिजे या दोघांच्या कार्याच्या टकरावाची शक्यता कौटिल्य ओळखून होते सद्य स्थितीत भारत सरकारकडे लेखापरीक्षणाचे महा नियन्त्रक आणि वित्त मंत्रालय असे दोन निराळे कार्यभाग आहेत परंतु कॉर्पोरेट जगतामध्ये बरेच वेळा ही दोन कार्ये वेगळी नसतात कारण लेखापरीक्षण करणारा अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याऐवजी मुख्य वित्त अधिकाऱ्याला रिपोर्ट करू शकतो पण सिद्धांताच्या दृष्टीने संपूर्ण विभक्ती आवश्यक आहे आणि लेखापरीक्षकाचे स्थान सुद्धा स्वतंत्र असावे जेणेकरून ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला रिपोर्ट करू शकतील नैतिकतेची संस्कृती उभारण्यावर कौटिल्याने लक्षणीय भर दिली कारण तुमचे कायदे कितीही सक्त असो जोपर्यंत आंतरिक नीतीतत्व नाहीत त्यातून पळवाटा काढून लोक फसवणूक करतीलच कौटिल्यचा विश्वास होता की चारित्र्यतून मनुष्याची वैयक्तिक मूल्य दिसतात आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण लहानपणापासूनच सुरू झाले पाहिजे जरी नैतिक आचरण हे एक व्यावसायिक कौशल्य समजल्या जाते केवळ कौशल्य असणे हे फसवेगिरी रोखण्यासाठी किंवा अयोग्य आचरण टाळण्यासाठी परिपूर्ण नाही राज्यात नैतिक वातावरणनिर्मितीसाठी त्यांनी उपाययोजना सांगितल्या परंतु ते व्यावहारिक होते आणि भ्रष्टाचाराच्या संभावना ओळखून होते अधिकारांचे गैरवापर आणि फसव्या अहवालांच्या आधारावर आर्थिक विधानांमध्ये चुकीचे वर्णन केल्या जाऊ शकते हे त्यांनी बोलून दाखविले नियम व कायद्याचे पालन केल्या जावे म्हणून त्यांनी बक्षीस व शिक्षा प्रणालीची आखणी केली आता अकाउंटिंग पडताळणी आणि लेखापरीक्षणा बद्दल सातत्याने देखरेख करणे नियमितपणे लेखापरीक्षण करणे पैसे दिले असल्याचे प्रमाणन इत्यादी संकल्पना प्राचीन काळी सुद्धा अस्तित्वात होत्या तपासणी रोज आणि नियमितपणे केली जात असे पाच रात्री पंधरवडा माहवारी चातुर्मासिक आणि वार्षिक असे त्या काळचे पडताळणी करण्याचे कालावधी होते आवक आणि देयक पावतीचे पडताळणी करण्याच्या ज्या पद्धती आणि गुणधर्म आज आपण बघतो त्या प्राचीन काळी सुद्धा वापरात होत्या हे जरा मनोरंजक वाटू शकतं पण प्रत्येक विभागात हेर असायचे जे काही गैरव्यवहार झाल्यास वरिष्ठांना कळवायचे अशा पद्धतीने खालील पातळीवर जे चालत असे त्याचा अहवाल वरिष्ठांना हेरांच्या मार्फत दिल्या जात असे फसवे व्यवहार उघडकीस आणण्याचे आणि आर्थिक विधानांमध्ये चुकीची माहिती नमूद केल्याबद्दल शिक्षा करण्याच्या संपूर्ण कार्यपद्धती होत्या आपण प्राचीन भारताबद्दल बोलत आहोत जेथे अकाउंटिंग क्षेत्र चांगले विकसित झालेले होते जेथे पाश्चिमात्य देशांचा संबंध येतो त्यांचे कडे अकाउंटिंग क्षेत्रात विकास फार नंतर झाला 1445 या साली लुका पाचोली पाचीयोली हा आधुनिक अकाउंटिंगचा जनक म्हणून नाव रूपास आला कारण त्यांनी आधुनिक अकाउंटिंगचे पहिले पुस्तक प्रकाशित केले तो इटलीचा होता सरकार आणि व्यापारी हे दोघेही व्यवहाराची आणि मुद्रणाची पद्धत दीर्घ काळापासून वापरत आले आहेत परंतु ही पद्धत युरोपमध्ये एक आदर्श पद्धत तेव्हा झाली जेव्हा पाचीयोलीने याची संरचना आणि सुसंघटना आपल्या पुस्तकात केली लक्षात येतय ना आता प्रश्न असा उद्भवू शकतो की प्राचीन भारतात एवढी तपशीलवार अकाउंटिंग पद्धत असू शकली असेल का जी आपण 'अर्थशास्त्र' मध्ये बघू शकतो कारण विकासित अकाउंटिंग पद्धतीला विकासित वाणिज्य पातळीची जोड असावी लागते तर आपण बघू शकतो की व्यवसाय व्यापार वाणिज्य आणि उद्योग हे प्राचीन भारतामध्ये अत्यंत विकसित झाले होते देशाच्या जमा खर्चाच्या ताळेबंद मध्ये पुष्कळ शिल्लक रक्कम होती ज्याची पुष्टी सोन्याच्या किमतीच्या हालचाली वरून केल्या जाऊ शकते पुष्कळ सोने भारताला हस्तांतरित केलेल्या जायचे त्यामुळे सोन्याच्या किमतीच्या हालचालींबद्दल नोंदी उपलब्ध आहेत या संबंधीच्या जलवाहतुकीच्या नोंदी सुद्धा उपलब्ध आहे कारण व्यापार समुद्री मार्गाने केल्या जायचा आता प्राचीन भारतातील व्यवसायाबद्दल परीक्षण केल्यानंतर असे आढळून येते की भारतीय उपखंडावर व्यवसाय करणारे लोक प्राचीन काळापासुनच व्यवसाय करण्याच्या कॉर्पोरेट पद्धतीचा वापर करीत होते आणि कॉर्पोरेट पद्धतीला 'श्रेणी' असे नाव होते साधारण इसवी सन पूर्व आठशे वर्षांपासून नोंदी उपलब्ध आहेत आणि त्यांचा उपयोग वर्ष 1000 पर्यंत म्हणजेच इस्लामिक आक्रमणाचे आगमन होईपर्यंत केल्या गेला हा एक पुरावा आहे की रोमन प्रोटो कॉर्पोरेशन च्या अगोदर दीर्घ काळापर्यंत कॉर्पोरेट पद्धत वापरल्या जात होती प्राचीन भारतात 'श्रेणी'चा उपयोग व्यापक होता आणि त्यात व्यवसाय राजनीति आणि नागरी उपक्रमांचा समावेश होता शिवाय जेव्हा आपण ह्या गोष्टीचे परीक्षण करतो की ह्या संस्था कशा पद्धतीने संरचित व शासित केल्या जायच्या आणि त्यांचे नियमन कसे केले जायचे तेव्हा असे आढळून येते की यांच्यात आणि आजच्या आधुनिक उद्योग संस्था मध्ये खूप समानता आहे ह्या विषयावर प्राध्यापक विक्रमादित्य खन्ना यांनी एक विस्तृत पुस्तक लिहिले आहे ज्याचे शीर्षक 'एकोनोमिक हिस्टरी ऑफ द कॉर्पोरेट फॉर्म इन इंडिया' असे आहे हि स्लाईड त्यातूनच घेतली आहे आपल्याजवळ अजूनही काही नोंदी आहेत विशेषकरून जगाच्या आर्थिक इतिहासाबद्दल पॉल बाईरॉक हा एक उत्तम युद्ध पश्चात आर्थिक इतिहासकार होता त्याने विशेषतः उद्योगाच्या इतिहासाचे आणि नागरी इतिहासाचे दस्तऐवजीकरण केले होते ज्यात भारताच्या भागीदारी बद्दल बराच उल्लेख केला आहे कारण इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी भारत एक उच्चतम औद्योगिक देश होता आणि ह्याविषयी अधिक विस्तृत माहिती आपल्याला अँगस मॅडीसन यांनी केलेल्या कामांमध्ये उपलब्ध आहे अशा तऱ्हेने अँगस मॅडीसन एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच जगाच्या आर्थिक इतिहासाच्या प्रकल्पाचे प्रभारी होते जो ओ विकास अध्ययन केंद्रा द्वारे स्थापित केला होता जो आर्थिक इतिहास दाखविला गेला तो अत्यंत रोमांचकारी आहे आपण अँगस मॅडीसनच्या कार्यात दस्तऐवजीकरण केलेल्या जागतिक जी चा वाटा बघितला तर तो वर्ष 00 ते 1998 ह्या कालावधी साठी आहे आणि तो या स्लाईडमध्ये पुनरउत्पादित केला आहे आपण बघू शकतो की वर्ष 00 मध्ये भारताचा वाटा 32 9 टक्के एवढा होता तो वर्ष 1000 पर्यंत जागतिक जीडीपीच्या 28 9 टक्के एवढा कायम होता आणि वर्ष 1700 पर्यंत तो 24 टक्के एवढा टिकून होता तर आपण हे सहज जाणून घेऊ शकतो की भारत आणि चीन या जगातील दोन आर्थिकरित्या प्रबळ शक्ती होत्या पश्चिम युरोपीय आणि यु एस सारखे देश पुष्कळ नंतर उदयास आले जो मुद्दा मी मांडायचा प्रयत्न करतो आहे तो म्हणजे जर जागतिक जी मध्ये भारताचा वाटा इतका जास्त होता तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे त्याकाळी सुद्धा फार चांगल्या अकाउंटिंग प्रणाली होत्या ज्या अकाउंटिंग प्रणाली किंवा पद्धतींचे दस्तऐवजीकरण कौटिल्य आणि इतर लेखकांनी केले आहे त्याला इतर सहयोगी नोंदी मार्फत दुजोरा मिळतो आता आपण इथे थांबू या अधिक तपशीलवार माहिती तुम्ही इंटरनेटवर घेऊ शकता तुम्ही ह्याला इथे आलेखाद्वारे सुद्धा बघू शकता आणि या बरोबरच आपण आता थांबू